पत्रव्यवहार तत्त्वाचा परिचय आपण आत्तापर्यंत काय केले आहे आणि आपण जुना क्वांटम सिद्धांत मध्ये काय केले आहे याचा आढावा घेऊया ज्यामध्ये आपण क्वांटम सिस्टम्सच्या ऊर्जेच्या पातळीची गणना करतो आणि जेव्हा मी क्वांटम सिस्टम म्हणतो तेव्हा माझा अर्थ विशेषतः कणाची लहान सूक्ष्म यंत्रणा जे एका बॉक्समधील कण होते मी हार्मोनिक ऑसीलेटर देखील केले आणि मी अणू देखील केले आणि आपण इथे जे काही वापरले ते क्वांटम कंडिशन नावाच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला pdq कालावधीत सांगतात मी फक्त सामान्यीकृत समन्वयासाठी dq वापरत आहे n h आणि ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा किंवा ऊर्जा फरक मिळाला तर हे 2 स्तरांमधील ऊर्जा आणि उर्जा फरक करू द्या आणि एकदा आपल्याला 2 स्तरांमधील ऊर्जा फरक कळला तर समजा दोन स्तर m आणि n आहेत तर आपण म्हणू की m हे n पेक्षा मोठे आहे मग hmn म्हणून आपण रेडिएशनच्या फ्रिक्वेन्सीजची गणना करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण या रेडिएशनची तीव्रता शोधण्यासाठी गणना केली आमच्याकडे कोणतीही कृती नाही कोणताही सिद्धांत नाही आतापर्यंत आपल्याकडे असलेली एकमेव गोष्ट ही मॅक्सवेलच्या सिद्धांताच्या विरूद्ध आहे जिथे E m लहरींचा स्रोत चांगल्या प्रकारे समजला जातो आपल्याकडे एकच गोष्ट आहे ती म्हणजे आइन्स्टाईनचा a आणि b गुणांक सिद्धांत तर क्वांटम सिद्धांतातील पदार्थांच्या किरणोत्सर्गाच्या परस्परसंवादाचा एकमेव सिद्धांत म्हणजे आइन्स्टाईनचा उत्तेजित आणि उत्स्फूर्त उत्सर्जनाचा सिद्धांत खरोखरच आपल्याला माहित आहे की तेथे a गुणांक आहे आणि एक b गुणांक आहे तथापि आम्हाला याची गणना कशी करायची हे माहित नाही म्हणून जरी आतापर्यंत विकसित झालेला सिद्धांत बरीच माहिती देतो आणि आपण आतापर्यंत जे काही शिकलो ते आपल्याला अणू रचना देते हे आपल्याला आवर्त सारणी देते जे स्पेक्ट्रम अंशतः स्पष्ट करते कारण ते आपल्याला फक्त स्थितीआणि इतर अनेक गोष्टी देते सिद्धांत पूर्ण नाही तथापि सिद्धांत पूर्ण होण्यापासून दूर आहे म्हणून आम्हाला खरोखर माहित नाही कि तीव्रतेची गणना कशी करायची आतली रचना काय आहे क्वांटम स्ट्रक्चर काय आहे आणि इतर सिद्धांतांशी संबंध जोडणे हे सर्व समजून घेण्यासाठी विशेषतः शास्त्रीय सिद्धांत जो सुप्रसिद्ध आहे आणि तिथेच पत्रव्यवहार तत्त्व आले तर आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे पत्रव्यवहाराचे तत्त्व ज्याने क्वांटम स्तरावर काय घडते आणि क्वांटम सिद्धांत शास्त्रीय सिद्धांताकडे कसे जाते आणि ते ज्या प्रकारे मदत करते ते जोडते हे खरोखर महत्त्वाचे तत्व आहे कारण ज्या प्रकारे मदत होते त्यामुळे आपल्याला शास्त्रीय परिणाम माहित होतात आणि क्वांटम सिद्धांत शास्त्रीय निकालाकडे कसे जायला हवे कोणीतरी मागच्या प्रकाराची क्रमवारी लावू शकतो आणि क्वांटम राजवटीला तेथे काय घडेल हे सांगू शकतो तर हे एक अतिशय महत्त्वाचे तत्त्व आहे आणि मी हे व्याख्यान आणि पुढील व्याख्यान यावर चर्चा करणार आहे आणि शास्त्रीय सिद्धांताच्या संरचनेकडे कसे पाहू शकतो आणि क्वांटम सिद्धांतामध्ये काय घडले पाहिजे हे देखील पाहू तर पत्रव्यवहाराचे तत्त्व समजून घेण्यासाठी आपण एका निरीक्षणासह प्रारंभ करूया आणि हे निरीक्षण क्वांटम संख्या मोठ्या झाल्यावर होणार आहे उत्सर्जित किरणोत्सर्गाची वारंवारता शास्त्रीय विकिरण वारंवारता सारखीच बनते आणि मी तुम्हाला हे देखील आठवण करून देतो की शास्त्रीय विकिरण वारंवारता ऑसिलेटिंग चार्ज हे आवर्त गतीच्या वारंवारतेप्रमाणेच आहे जे मी शब्द आवर्त गती वापरत आहे कारण दोलन म्हणजे साधा हार्मोनिक दोलन नाही ती कोणतीही आवर्त गती किंवा त्याचे गुणक असू शकते शास्त्रीय परिणामाबद्दल जे लिहिले आहे ते शास्त्रीय सिद्धांतपासून ज्ञात आहे तर हे सर्वज्ञात आहे आणि निरीक्षण असे होते की क्वांटम संख्या मोठ्या झाल्यामुळे क्वांटम प्रक्रियेमुळे उत्सर्जित होणाऱ्या किरणोत्सर्गाची वारंवारता जी एका पातळीवरून दुस या पातळीवर उडी मारून इलेक्ट्रॉनिक गतीमध्ये वारंवारतेप्रमाणेच बनते तर मी एका बॉक्समधील कणांचे उदाहरण घेईन आणि आपण ते एक चार्ज केलेले कण आहे असे गृहीत धरणार आहोत कारण प्रवेग वाढवताना फक्त चार्ज केलेले कण किरणोत्सर्ग करतात तर ते बिंदूच्या बाजूला आहे परंतु लांबीच्या एका बॉक्समधील कणात उर्जा पातळी En आहे h2n22mL2 ही ऊर्जा आहे आता जेव्हा हा कण वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर उडी मारतो तेव्हा काय होते ते पाहू तर मी हा कण एका बॉक्समध्ये वरच्या पातळीवर आणि खालच्या पातळीवर घेत आहे खालची पातळी n τ आहे ते दोन्ही पूर्णांक आहेत आणि जेव्हा ही उडी येते तेव्हा किरणोत्सर्जन बाहेर पडते आणि बोहरच्या सिद्धांतातून मला माहित आहे की ही वारंवारता जेव्हा n τ th पातळीवरून उडी मारत असेल तेव्हा En En τh जे h28mL21hn2 n τ2 होणार आहे एक सुधारणा ऊर्जाn2h28mL2 आहे तर आधीची स्लाइड माझ्याकडे 2mL2 तर आपण पुढे जाऊया आणि म्हणून nn τh28mL21h2nτ 2 बरोबर हा h एका hs सह रद्द होतो आणि मला h8mL22nτ 2 आता n ची मर्यादा घेऊ n →∞ म्हणजे n खूप मोठी आणि τ पेक्षा खूपच कमी तर संक्रमण हे nth पातळी पासून n 1 n 2 आणि इतर वर संक्रमण सुचवते ठीक आहे आणि नंतर माझ्याकडे nn τh8mL22nτ आहे कारण मी 2 दुर्लक्ष करू शकतो आणि हे 2 रद्द होते हे आपल्याला nh4ml2τ देते आता मी हे दाखवणार आहे की nh4ml2 ही नियतकालिक गतीची वारंवारता आहे तर n →∞ च्या मर्यादेत बाहेर पडणारे विकिरण classical च्या बरोबरीचे आहे तर किरणोत्सर्गाची वारंवारता classical किंवा त्याचे उच्च हार्मोनिक्स असेल आता हे खरे आहे ते पाहू तर या कणांसाठी एका बॉक्समध्ये जिथे En h2n28mL2 आहे ती पूर्णपणे गतिज ऊर्जा 12mv2आहे आणि जर मी यासह 2 रद्द केले तर ते मला 4 म्हणून मला v2h2n24mL2किंवा v एका पूर्ण गतीचा कालावधी जेव्हा उजवीकडे जातो आणि परत 0 आणि L येतो तेव्हा एका अंतरासाठी कालावधी 2 Lआहे गती hn2mL वारंवारता ν 1T असणार आहे जे v2L शिवाय काहीही नाही हे मला T2Lv देते तर हे v2L आहे जे hn4mL2 येते ही एक शास्त्रीय वारंवारता आहे म्हणून मी असे म्हणू शकतो की शास्त्रीय वारंवारता ν शास्त्रीय hn4mL2 आहे आणि जर आपण ते पाहिले तर आधी काय झाले तर क्वांटम यांत्रिकरित्या उत्सर्जित होणारी वारंवारता ही classical तर हे असे आहे की जेव्हा क्वांटम सिस्टम या मोठ्या n मर्यादेत विकिरण करत आहे तेव्हा ती एकतर शास्त्रीय वारंवारता किंवा त्याचे हार्मोनिक्स विकिरण करत आहे आपण हा निकाल समजू शकतो आणि मी थोड्या वेळाने फूरियर मालिकेद्वारे त्यावर टिप्पणी देईन मी तुम्हाला आणखी एक प्रसिद्ध उदाहरण देतो उदाहरणार्थ हा हायड्रोजन अणूसाठी हायड्रोजन अणू आहे nth पातळीची ऊर्जा mz2e432202h2n2 म्हणून दिली आहे तेथे हायड्रोजन अणूची ऊर्जा आहे आणि मी Z घेत आहे म्हणून मला या हायड्रोजनला अणू प्रभारी Z e सह कॉल करू द्या म्हणून जेव्हा एका हायड्रोजन अणूमध्ये n ते n τ पर्यंत संक्रमण होत असते तेव्हा उर्जा विकिरण h ν बाहेर येते En En τ जे mZ2e432202h21n τ2 1n2 जेथे m हे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान आहे आणि मला आता मर्यादा n अनंततेकडे नेण्याची आणि n च्या तुलनेत खूप कमी करण्याची परवानगी द्या मग तुम्हाला दिसेल की mZ2e432202h2n2τn4 तर h ν हे mZ2e432202h21n32τ होते जे mZ2e416202h21n3 आहे म्हणून मी दावा करीत आहे की हे पुन्हा classicalh तर ते ν जेव्हा ते n1 वरून n τ मध्ये संक्रमण करते तेव्हा ते classical शिवाय काहीच नसते मी तुम्हाला हे सरावासाठी देत आहे जे आपल्याला हे nu शास्त्रीय आहे असे दाखवेल आणि तुम्ही पुढे जाता तसे ते mZ2e432202h2n2 होते आणि हे देखील यापासून 12mv2च्या बरोबरीचे आहे आपण नवव्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉनची ही गती किती आहे ते शोधू शकता तर एकदा vn मिळाल्यावर vn शोधले जाऊ शकते तुम्हाला हे देखील माहित आहे की बोहरची स्थिती तुम्हाला mvrnh2π तर आपण शोधू शकता याचा अर्थ असा होतो की rn शोधले जाऊ शकते आणि vnrn2π आपल्याला classical देते तर या 2 उदाहरणांद्वारे आपण जे शिकलो ते असे आहे की जर nth स्तर पासून n τ th a मध्ये संक्रमण असेल तर मोठ्या n च्या मर्यादेत τ पूर्णांक असेल बरोबर ν उत्सर्जित उत्सर्जन हे एक classical च्या बरोबरीचे आहे तर हे निरीक्षण आहे हे निरीक्षण एक योगायोग आहे किंवा त्यात काहीतरी खोल अर्थ आहे

तर उदाहरणार्थ हा हार्मोनिक ऑसिलेटरमध्ये फिरणारा कण आहे या बॉक्समध्ये pdx द्वारे कृती दिली जाते पुन्हा कृती ∫pdx द्वारे दिली जाईल आणि या कणाने वर्तुळात फिरण्यासाठी कोणीय गती dϕ दिली आहे जर तुम्हाला फक्त मागील काही व्याख्याने आणि कृती आठवत असतील तर एक स्थिरांक म्हणजे एक संख्या आहे जी या कक्षासाठी दिलेली संख्या आहे आणि E या कक्षासाठी ऊर्जा या क्रियेचे कार्य आणि प्रणालीचे इतर काही मापदंड म्हणून लिहिले जाऊ शकते स्पष्टपणे तुम्ही पाहिले की जर मी कृती मूल्य बदलले तर मी कक्षा बदलेन आणि म्हणून ऊर्जा देखील बदलणार आहे आणि ज्याचा दावा केला जातो तो म्हणजे एका विशिष्ट कक्षासाठी त्या कक्षाची वारंवारता असेल